तर ही आकृती 200 व्होल्ट च्या कमी व्होल्टेज बाजूला संदर्भित केलेल्या एकल चरण रोहित्राचे समकक्ष मंडल दर्शवते आहे उच्च व्होल्टेज बाजूला असलेल्या टर्मिनल व्होल्टेज वा भार आणि कमी व्होल्टेज विद्युत भार आणि कार्यक्षमता यांची गणना करा तर या समस्येमध्ये प्रत्यक्षात एक गोष्ट म्हणजे कमी व्होल्टेज बाजू 200 व्होल्ट आहे वास्तविक उच्च व्होल्टेज बाजू E2000 व्होल्ट उच्च व्होल्टेज बाजू 2000 व्होल्ट आहे तर हे इथे लिहिलेले नाही उच्च व्होल्टेज बाजू E2000 व्होल्ट आहे याचा अर्थ म्हणजे N2N1 10 असेल कारण N2N1 V2 V1 असे असेल हे R2000 विभाजित 200 असेल तर ते R10 असेल तर त्या आधारे आपण पुढे जाऊ या म्हणजे ही मंडल आकृती आहे हा कमी व्होल्टेजच्या बाजूचा संदर्भ आहे गणिताच्या व्युत्पत्ती साठी हे समकक्ष मंडल आपण आधी पाहिले आहे तर ही कमी व्होल्टेज बाजू येथे व्होल्टेज दर्शक आहे जे दोन 200 व्होल्ट आहे तर या कोर नसणाऱ्या घटकाला प्रतिकार 400 Ω आणि चुंबकीय घटक दिलेला आहे 231 Ω हा विद्युत प्रवाह I0 आहे यामधून वाहणारा प्रवाह I c आहे आणि या शाखेतून वाहणारा प्रवाह I m आहे हे ट्रांझिस्टर व्यतिरिक्त एक्सर समांतर मंडल सोडवणे यासारखे काहीतरी आहे जरी आम्ही एकाच टप्प्यासाठी हे केले आहे आणि हे R e 1 आहे जे 0 आणि सध्याचे I2 0 प्राथमिक बाजूला आणि I1 I 0 I2 आणि हे असे आहे की 7 9 Ω प्रतिकार आणि 5 5 Ω रिअॅक्टॅन्स म्हणजे त्याला प्रेरक भार म्हणतात याला प्राथमिक बाजू कमी व्होल्टेज बाजू आणि भारा वर व्होल्टेज V2 म्हणतात यापूर्वी आपण पाहिलेले आहे V2 k V2 आपण ते आधीपासूनच पाहिले आहे परंतु हे सर्व गणिती व्युत्पत्तीसाठी आहेत तर हे सर्व मापदंड दिले आहेत तर आम्हाला उच्च व्होल्टेज बाजूवरील टर्मिनल व्होल्टेज शोधणे आवश्यक आहे जो V2 आहे नंतर कमी व्होल्टेज कमी प्रवाह आहे जो I1 आहे आणि कार्यक्षमता म्हणजेच आपल्याला ते शोधावे लागेल तर आता Im हा समांतर सर्किट आहे म्हणून I m 20032 31 जे येईल ते येईल आणि Ic R200400 होईल तर हे समांतर सर्किट आहे तर I m 200231 म्हणून 0 866 अँपिअर आणि I c 200400 तर 0 5 अँपिअर आणि आम्हाला माहित आहे की I 0 I c j I m तर ते 0 5 j 0 866 अँपिअर आहे तर हे प्रत्यक्षात आहे I 0 परिमाण 1 आणि कोन 60 o अँपिअर असेल आता R e 0 1 आणि Xe 0 5 दिलेला एकूण प्रतिकार घेतल्यास या बाजूने एकूण भार येथे RL 7 9 आणि X L 5 5 Ω दिले गेले आहेत R R e RL RLच्या प्राथमिक बाजूने येथे मी लिहित आहे 1 7 98 Ω आणि X एकूण Xe X L असेल फक्त व्यतिरिक्त पाहू ते 6 Ω असेल म्हणून प्रतिबाधा Z 8 j 6 Ω असेल म्हणून I2 असेल की V 1 व्होल्टेज ज्याला कमी व्होल्टेज बाजू म्हणतात हे आम्ही घेतलेले संदर्भ व्होल्टेज आहे तर 200 कोन 0 o8 j 6 म्हणून ते E20 कोन 36 म्हणून I1 प्रथम भाग I2 I 0 येथे सर्किटमध्ये येथे केसीएल लागू करा I1 I 0 I2 जर असे केले तर ते असे येईल I याचा पर्याय I2 होईल आणि तो येथे I0 आहे तर हे E2 0 9 कोन 38 o अँपिअर असेल आता V2 V 1 I2 R e j X j Xe 1असेल याचा अर्थ असा की येथे या सर्किट मध्ये काय लागू होईल K किंवा केव्हीएल ही गोष्ट लागू करा तर या प्रकरणात हे I2 I2 R e j Xe आणि ही व्होल्टेज आहे तर V2 I याचा अर्थ असा आहे की ही व्होल्टेज समान आहे हे V2आहे ऐवजी V2 म्हणून हे आहे तर V2 V 1 बरोबर 0 म्हणून केव्हीएल लागू करा हीच गोष्ट आपण तिथे लागू केली आहे तर याचा अर्थ असा की V2 V 1 आहे हे I2 R e j Xe 1 घेतल्यास तर त्या प्रकरणात E200 कोन 0 20 कोन 36 9 होईल R e 1 is 0 जर सुलभ केले तर ते V2होईल V2 येथे 190 आहे 190 192 5 कोन 2 o आणि V2 ची परिमाण 1925 व्होल्ट असेल आणि यापूर्वी आम्ही V2 k V2 आणि N2 N2 1 पाहिले आहे मी हे 10 सांगितले कारण उच्च व्होल्टेज बाजू व्होल्टेज 2000 व्होल्ट आहे मला आठवते की ते तेथे लिहिलेले नाही तर K 110 तर K V2 V2 कारण V2 K V2 तर V2 1925 व्होल्ट असेल आणि V2 चे कोन 2 oआहे तर त्याचप्रमाणे हा काय आहे तर V2 1 1925 व्होल्ट ची परिमाण आणि पुढील कार्यक्षमता आहे तर कार्यक्षमता केव्हा मिळेल आउटपुट V2 I2 cos ∅1∅2 आहे तर V2 जर सर्किट दिसत असेल तर cos ∅2 प्रत्यक्षात कोन V2 या व्होल्टेज च्या दरम्यान कोन आहे I I2 च्या कोनात आणि V2 च्या कोनात फरक तर हे V2 I2 cos ∅2 5 I2 20 परिमाण आणि cos कोन I2 36 9 आणि V2 2 oआहे V2 2o आहे आणि येथे ते आहे जेथे I2 आहे 36 9 o तर या प्रकरणात तर तो फक्त फरक असेल ते कॉस थेटा कॉस थेटा दोन्ही मागे पडले आहेत म्हणजे हा संदर्भ आहे हा V 1 संदर्भ आहे म्हणून एक कोन 30 हा कोन 36 9 oआणि दुसरा कोन हा कोन 2 o आहे तर हा कोन आहे तर तो 36 9 2 असेल तर पॉवर फॅक्टर कोन आहे तर म्हणूनच ते येत आहे 3160 वॅट हे आऊटपुट त्याच वेळी दिसत असल्यास त्याच वेळी I22 RL बनवले कारण ही एक भार शक्ती आहे ही शक्ती प्रत्यक्षात वापरली जाते 20 2 7 9 दिसत असल्यास भार हे 3160 वॅट आहे तर उत्तर बरोबर आहे आता इनपुट शक्ती जी कमी व्होल्टेज बाजू V 1 प्रवाह I1 cos आहे तर V 1 RLow 200 व्होल्ट आहे I1 आम्ही काढला E200 R20 9 आणि ∅1 30 होईल किंवा त्या कोनास V2 ला काय म्हटले आहे म्हणजे येथे I1 च्या कोनात आल्यास 38 oआणि V 1 कोन 0 आहे ते संदर्भ चरण आहे तर हे cos 38 o आहे म्हणूनच ते cos 38 o आहे ते 3300 वॅट आहे तर कार्यक्षमता आउटपुट इनपुट असेल 31603300 तर 95 तर ही रोहीत्रची कार्यक्षमता आहे रोहीत्र कार्यक्षमता प्रत्यक्षात खूप जास्त आहे तर आणखी एक म्हणजे 500 KVA हे एक पूर्ण भार रेटिंग 500 केव्हीए KVA रोहीत्र R2200 500 व्होल्ट आहे तर उच्च व्होल्टेज बाजू E2200 लो व्होल्टेज बाजू 500 व्होल्ट आहे 50 हर्ट्जची वारंवारता 50 हर्ट्ज आहे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर मध्ये 10 प्रतिबाधा आहे 10 म्हणजे ते आयामहीन आहे याचा अर्थ 0 1 मी हे कसे करू शकते ते दर्शविते त्याला प्रतिकार दिला जातो हे प्रतिरोध दिले जाते 0 प्रतिबाधा मूल्य प्रतिकार आणि प्रतिक्रिय शोधणे आवश्यक आहे परंतु प्रतिबाधा० १० दिलेला आहे तर 0 कसे करू शकतो ते कसे करावे हे फक्त काळजीपूर्वक ऐका तर कारण अशाच प्रकारची समस्या नंतर येईल एखादी व्यक्ती ती सहजतेने करू शकते प्रथम पूर्ण भार विद्युत् प्रवाह शोधा कारण यामुळेच पूर्ण भार केव्हीए KVA 500 केव्हीए KVA तर हे 500 1000 आहे त्यामुळे व्होल्ट अँपिअर आणि विभाजित 500 व्होल्ट कमी व्होल्टेज ची बाजू हे कमी व्होल्टेज बाजूला पूर्ण भार विद्युत् आहे कारण कमी व्होल्टेज च्या बाजूला 500 व्होल्ट तर त्याचप्रमाणे उच्च व्होल्टेज बाजू हवी असल्यास विभाजित करू शकतो कोणता विभाजित करू शकतो 2200 परंतु आम्ही कमी व्होल्टेज च्या बाजूला शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत तर ते 1000 अँपिअर आहे म्हणून मूळ प्रतिबाधा Z असेल जेव्हा मूळ प्रतिबाधाला Z B असे म्हणतात तर ते V2I2 flअसेल तर कमी व्होल्टेज बाजू व्होल्टेज 500 आहे हे व्होल्टेज रेट केले गेले आहे आणि पूर्ण भार विद्युत प्रवाह 1000 अँपिअर आहे तर हे मूळ प्रतिबाधा आहे त्या आधारावर निश्चित केले जाते प्रतिरोध प्रतिक्रिय प्रतिबाधा निश्चित केली जाते तर हे ZB V2I2 fl 5001000 तर अर्धा Ω आता प्रतिबाधा झेड आहे म्हणून प्रतिबाधा ZZ B असेल जर समजा ट्रान्सफॉर्मर प्रतिबाधा Z असेल तर ZZ B प्रतिबाधा असेल हे आयामहीन प्रमाण आहे जिथे Z हा Z मूळ देखील Ω आहे तरZZ B ही एक परिमाण कमी प्रमाणात आहे तर ती Z विभाजित असेल Z मूळ अर्धा असेल तर या प्रकरणात 2 झेड म्हणा आणि त्यास मूळ प्रतिबाधा 0 1 देण्यात आला म्हणजेच प्रतिबाधा प्रत्यक्षात ० 1 दिला आहे तर २ Z 0 म्हणून Z काय 0 05 शोधू शकतो कारण येथे प्रतिबाधा म्हणजेच Z आहे तर हे प्रत्यक्षात हे Z Ω आहे ते Ω आहे आणि हे Ω आहे तर हे एक आयामहीन प्रमाण आहे तर 2Z 0 1 तर जे काही मिळेल ते Z म्हणजे Ω किंमत मध्ये 0 आता प्रतिकारास हे माहित आहे की RZ B 01 Ω दिले आहे तर कारण हे R1 प्रत्यक्षात हे R0 01 Ω दिले गेले आहे Z आपल्याला अर्धा Ω मिळाले आहे तर हे प्रत्यक्षात प्रतिकार 2 0 01 अर्धा आहे तर 0 02 तर ते 2 आहे आणि म्हणूनच X आम्हाला आता माहित आहे की X2 आहे आम्हाला X2 R2 Z 2 माहित आहे म्हणून X √√Z 2 R2 जो येथे वापरला जातो 01 आहे 0 049 Ω मिळत आहे ते X मूल्य आहे आणि नुसार पुन्हा विभाजन Z B होईल कारण हे Ω आहे हे देखील 0 49 49 0 अर्धा आहे ते 9 8 किंवा 0 98 प्रति एकक आहे तर अशा प्रकारे या गोष्टीची गणना कशी करता येईल हा अभ्यास कमी व्होल्टेज बाजू पूर्ण भार विद्युत प्रवाह ऐवजी काय करतो हे शोधून काढा की उच्च व्होल्टेज बाजू पूर्ण भार विद्युत प्रवाह म्हणतो आणि मूळ अडथळा आणून पहा आणि एकसारखी किंमत मिळते ते पहा आता लॉस आणि कार्यक्षमता तर रोहीत्रमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बंदोबस्त असतात परंतु आपण प्रत्यक्षात काय करू या ही मुख्य चिंता म्हणजे लोहाचे लॉस म्हणजे कोर लॉस म्हणजे एडी विद्युत प्रवाह आणि हिस्टरेसिस एकत्र आहेत आणि तांबे लॉस जो I 2 R आहे वाइंडिंग प्रतिरोध लॉस तर कोर लॉस हे हिस्टरेसिस आणि एडी विद्युत प्रवाह नुकसान आहे कोर लॉस स्थिर व्होल्टेज आणि वारंवारतेवर चालणार्या रोहीत्रसाठी स्थिर आहे जर व्होल्टेज स्थिर असेल तर स्थिरता स्थिर असेल तर कोर लॉस अधिक कमी स्थिर असेल कारण आपण एडी विद्युत प्रवाह आणि हिस्टेरिसिस लॉस साठी एडी अभिव्यक्ती पाहिली आहे तर सामान्यत व्होल्टेज किंवा वारंवारतेचे प्रमाण नगण्य असते तर आम्ही विचार करू की हे नुकसान मूलभूतपणे स्थिर कोर लॉस आणि तांबे लॉस आहे जे I 2 R लॉस आहे तर जेव्हा रोहीत्र भार करते तेव्हा हे नुकसान वाइंडिंग प्रतिरोधात होते तर प्रत्यक्षात रोहीत्र मध्ये भार बदलतो तेव्हा I बदलतो म्हणून या तांबे लॉस हा एक लॉस आहे सर्व वेळ भार स्थिर नाही जेव्हा विद्युत् प्रवाह स्थिर नसतो तेव्हा तांब्याचा लॉस बदलण्यायोग्य लॉस होय तर जेव्हा रोहीत्र भार करते तेव्हा तांबे लॉस पूर्ण भारच्या प्रमाणात दर्शविल्या गेलेल्या भारच्याप्रमाणे बदलला जातो तर सामान्यत प्रत्यक्षात जर I बदल तर म्हणून भार करणे देखील भार बदलते म्हणून कधीकधी पूर्ण भारच्या a 2 म्हणून व्यक्त केले जाते त्याऐवजी नंतर आपण ते पाहू आता इतर प्रकारचा भार आपण आपल्या अभ्यासामध्ये विचार करणार नाही परंतु आपल्या सामान्य ज्ञानासाठी कधीकधी भार किंवा स्ट्रे लॉस हे मोठ्या प्रमाणात गळतीच्या ठिकाणी आणि कंडक्टर मध्ये एडी प्रवाह दर्शविते आणखी एक गोष्ट म्हणतात डायलेक्ट्रिक भार या नुकसानाची जागा खरोखर इन्सुलेट सामग्रीमध्ये आहे विशेषत तेल आणि घन इन्सुलेशन तर मोठे लॉस आम्ही कोर लॉस किंवा Wi लोहाच्या लॉस वर विचार करू आम्ही हे निरंतर लॉस असल्याचे गृहीत धरू कारण व्होल्टेज आणि वारंवारता स्थिर राहील असे आम्ही गृहित धरतो दुसर्या तांब्याचा लॉस तो एक बदललेला लॉस आहे कारण जर भार बदलला तर त्यास सध्याचे बदल काय म्हणतात ते एक लॉस आहे तर E2 विंडिंग ट्रान्सफॉर्मर मधील तांबे लॉस I2 2 R1 I2 2 R2 I आहेत म्हणजे आम्ही ट्रान्सफॉर्मर ची समकक्ष सर्किट पाहिली आहे आणि मी परत 1 सर्किट वर जात आहे मी 1 सर्किट वर परत जात आहे की ट्रान्सफॉर्मर मधील तांबे लॉस फक्त धरून ठेवला आहे आम्ही त्या सर्किट वर परत जाऊ त्यास रेखांकन करण्याऐवजी त्याकडे परत जाऊ येथे जेव्हा प्राथमिक आणि माध्यमिक येथे येतात तेव्हा येथे नाही तर ही बाजू प्रत्यक्षात या बाजूने नेली जाते मी आणखी चांगले करतो मी चित्रण करीन प्रतीक्षा करा मी चित्रित करीन फक्त थांबा I शोधण्याऐवजी रेखांकन करीन तर सर्किट काढल्यास जर सर्किट काढली तर याला कोर लॉस घटक म्हणतात आणि हे मॅग्नेटिझिंग लॉस घटक आहे आणि ही प्राथमिक बाजू आहे आणि या बाजूला R1 आहे आणि X 1 आहे आणि ही प्राथमिक बाजू वाइंडिंग आहे आणि या दुय्यम बाजूने वाइंडिंग हे समजू शकेल की फक्त ही जागा आहे मी ते येथे बनवित आहे की ते समजते आहे की नाही हे पहा तर हा R आहे आणि जागेच्या अडचणीमुळे हा R आहे आणि ही बाजू प्राथमिक बाजू आहे तर हे I1 आहे हा I 0 आहे आणि ही बाजू प्रवाहअसे म्हणतात की आम्ही I2 घेत आहोत आणि ही प्राथमिक वाइंडिंग आहे आणि ही R1 आहे आणि दुय्यम वाइंडिंग हे आहे तर ही बाजू R2 आहे ही X2 आहे आणि येथे भार असे आहे असे म्हणू ही R2 आहे आणि यामधून वाहणारा प्रवाह I2 आहे तर येथे लॉस आणि एकूण लॉस इतका आहे की I2 2 R1 परिमाण येथे I2 परिमाण R2 ही संपूर्ण तांबे लॉस ची वास्तविक शक्ती कमी होणे आहे तर हे स्पष्ट करा आम्ही असे लिहित आहे की I2 2 R1 I2 2 R2 एकूण तांबे लॉस तर या प्रकरणात फक्त I2 2 समान घ्या तर ते R2 I2 I2 2 R1 होईल तर आम्हाला माहित आहे की I2 I2N2N1 आम्ही पूर्वी पाहिले आहे तर फक्त येथे पर्याय जर त्याऐवजी ते R2 असेल आणि आम्हाला माहित आहे की आम्ही या रोहीत्र K N1 N2 म्हणून जर K NN1 N2 असेल तर ते R2 R1K 2 I2 2 असेल म्हणून तांबे लॉस Re2 I2 2असेल हा Re2 खरोखरच समान प्रतिकार आहे दुय्यम बाजूचा संदर्भ घ्या त्या बाबतीत प्राथमिक बाजू समान गोष्ट घेतल्यास प्रतिकार दुय्यम बाजूचा संदर्भ घ्या तो R1 K 2 R2 असेल परंतु आम्ही हे दुय्यम बाबीच्या संदर्भात बनविले आहे हे रे तांबे लॉस आहे Re2 I2 2 आणि हे Re2 आहे तर आता आपण x I2 I समजू कारण आपण दुय्यम बाजू करत आहोत कारण रीभार दुय्यम बाजूला ठेवलेले आहे तर I2I2 fl म्हणा I2 fl पूर्ण विद्युतप्रवाह आहे नुकतेच आम्ही दुय्यम बाजूच्या पूर्ण भार प्रवाहाचे 1 उदाहरण घेतले जे 500 केव्हीए रोहीत् आम्हाला 1000 अँपिअर मिळाले आत्ता आपण 1 समस्या केली तर गणिताच्या दृष्टीने त्याच गोष्टी जर x I2I2 I2 fl लिहा जेथे I2 fl पूर्ण भार असेल तर I2 fl म्हणजे पूर्ण भार प्रवाह आहे जो दुय्यम बाजूला आहे तर I2 म्हणून हे समीकरण तयार करा I2 x I2 fl समीकरण 1 आणि 2 पासून आता तांबे लॉस Re2 मिळेल कारण Re2 I2 2 तर येथे आपण I2 टाकत आहोत तर Re2 x I2 fl 2 तर तांब्याचा लॉस X2 I2 2 fl Re2 होईल ही तांब्याची लॉस आहे आता म्हणून आपण गृहित धरू की आपण तांबे लॉस X2 Wc Wc I2 2 fl Re2 याला पूर्ण भारित तांबे लॉस म्हणतात तर Wc म्हणजे पूर्ण भारित तांबे लॉस तर x याला काय म्हणतात की I2 2 fl Re2 आहे त्याला पूर्ण भार तांबे लॉस म्हणतात तर तांबे लॉस जेव्हा X X2 Wc आता म्हणूनच मी Wc हे पूर्ण भार तांबे लॉस लिहिले आहे आता ट्रान्सफॉर्मर चे आउटपुट तर हे सहसा V2 I2 cos ∅2 आहे आता व्ही 2 तेथे आहे आणि आय 2 X I 2 पूर्ण भार जे I 2 X I 2 च्या किंमतीची जागा घेते तर x V2 I2 fl cos theta 2 ∅2 तर या प्रकरणात I2 x I2 fl म्हणजेच आऊटपुट x P fl P fl प्रत्यक्षात पूर्ण भार आउटपुट तर उदाहरणार्थ उदाहरणार्थ समजा 500 KVA आणि पॉवर फॅक्टर दिले असल्यास आम्ही P fl शोधू तर मूलभूतपणे P fl V2 I2 fl cos ∅2 असेल तर ते म्हणजे पूर्ण भार आउटपुट आमच्याकडे सध्या 500 KVA ट्रान्सफॉर्मर KVA वॅट साठी विद्युत् प्रवाह आहे म्हणूनच वॅट च्या बाबतीत शक्ती हवी असेल तर तर V2 I2 fl cos ∅2 हे पूर्ण भार आउटपुट आणि आउटपुट X P fl आहे आणि जर X 1 असेल तर आउटपुट पूर्ण भार आउटपुट किंवा अन्यथा X बदलल्यास नैसर्गिकरित्या आउटपुट बदलू शकते आणि ते ट्रान्सफॉर्मरसाठी होते कारण दिवसभर भार बदलत आहे तर म्हणून इनपुट आउटपुट लॉस हे आऊटपुट X P fl लॉस आहे तर इनपुट आउटपुट कोर लॉस तांबे लॉस या दोन्ही गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे तर इनपुट नंतर x P fl आउटपुट Wi कोर लॉस किंवा लोहाचे लॉस ज्याला आपण Wi म्हणून लोहाचे लॉस किंवा कोर लॉस X2 Wc तर हे समीकरण 5 आहे कार्यक्षमता हे आऊटपुट इनपुट आहे म्हणून कार्यक्षमता x P fl असे लिहिले जाऊ शकते हे आउटपुट विभाजित संपूर्ण इनपुट आहे आता अधिकतम कार्यक्षमतेसाठी d zetadx 0 घेईल जर d zetadx 0 असे म्हटले तर लोहाचे लॉस तांबे लॉस दिसेल म्हणून जास्तीत जास्त कार्यक्षमतेसाठी या संख्येच्या निराकरणासाठी हे लक्षात ठेवले पाहिजे जास्तीत जास्त कार्यक्षमतेसाठी लोहाचे लॉस तांबे लॉस परंतु कृपया हे उत्तर स्वतः प्राप्त करा म्हणून जास्तीत जास्त कार्यक्षमतेसाठी कोर लॉस तांबे लॉस ही गोष्ट आहे आता म्हणून nu जास्त जर Wi X2 Wc ठेवले याचा अर्थ असा की X2 Wc Wi जर या अभिव्यक्तीमध्ये ठेवले तर X2 Wc Wi मग ते x P fl विभाजित x P fl Wi होईल जे येथे लिहिलेले असेल तर जास्तीत जास्त कार्यक्षमता x P flx P fl 2 Wi तर रोहीत्रच्या जास्तीत जास्त कार्यक्षमतेसाठी हे सर्व आहे आता रोहीत्रची संपूर्ण दिवसांची कार्यक्षमता हे समजते की आम्ही तेथे 1 संख्यात्मक घेऊ दिवसभर कार्यक्षमता 24 तासात किलोवॅट तासात रोहीत्रचे उत्पादन विभागले 24 तासांत किलोवाट तासात रोहीत्रमध्ये इनपुट केले तर लोहाचे लॉस सतत आणि सर्व 24 तासांमध्ये स्थिर आणि विद्यमान असते तर तेथे जे काही लोहाचे लॉस होईल ते स्थिर आणि 24 तास राहील जे काही लोहाचे लॉस होईल तिथे दिवसभर गुणाकार करा 24 या किलोवाट तासात आपल्याला किलोवाट तासातील लोहाचे लॉस होण्याच्या दृष्टीने काय म्हणावे लागेल तांबे लॉस तास तासांनुसार भारानुसार बदलला जातो तांब्याचा लॉस बदलू शकतो परंतु लोहाचे लॉस स्थिर राहील जेव्हा आपण त्याचे एक उदाहरण आपण पाहू आता दुसरी गोष्ट म्हणजे व्होल्टेज नियमन ही खूप सोपी गोष्ट आहे वाइंडिंग प्रतिरोधक आणि ड्रॉप अभिक्रिया ओलांडून व्होल्टेज ड्रॉप मध्ये बदल झाल्यामुळे लोड मध्ये बदल झाल्यामुळे दुय्यम टर्मिनल व्होल्टेज बदलते कारण जर भार बदलला तर नैसर्गिकरित्या दुय्यम बाजूला व्होल्टेज ड्रॉप बदलला जाईल म्हणूनच रोहीत्रचे व्होल्टेज नियमन परिभाषित केले जाते दुय्यम टर्मिनल विद्युतदाबमधील निव्वळ बदल न भारपासून ते पूर्ण भार बदल पर्यंत म्हणून कोणत्याही भारपासून पूर्ण भारापर्यंतचे दर्शविले जात नाही कारण त्यास व्होल्टेज रेट केले गेले आहे म्हणजे विद्युतदाब नियमन म्हणजे हे V2 0 कमी भार आहे आणि हे V2 fl पूर्ण भार विभाजित V2 fl 100 हे विद्युतदाब नियमन आहे म्हणूनच दुय्यम टर्मिनल विद्युतदाबमध्ये भार न झाल्यापासून पूर्ण भार पर्यंतचे निव्वळ बदल आहे ज्याचे रेट केलेले आहे म्हणून व्होल्टेज नियमन आहे आता V2 0काय आहे V2 fl म्हणजे काय तर V2 a V2 0जे दुय्यम व्होल्टेज आहे जेव्हा भार टाकले जाते तेव्हा V2 0 E2आहे याचा अर्थ असा की जेव्हा भार नसतो तेव्हा भाराची स्थिती नसते आणि V2 fl पूर्ण भार दुय्यम व्होल्टेज असते असे मानले जाते की ते रेटेड दुय्यम व्होल्टेज मध्ये समायोजित केले जाऊ शकते तर व्होल्टेज नियमन ही रोहित्राच्या गुणवत्तेचे मापदंड आहे आदर्श रोहित्रासाठी व्होल्टेज नियमन 0 असते कारण त्या प्रकरणात V2 0 V2 fl मूल्य समान असते तर अशा परिस्थितीत आदर्श रोहित्रासाठी नियमन 0 असते तर रोहीत्रचे कार्य अधिक चांगले करणे हे थोड्या व्होल्टेज नियमन करण्याने शक्य होते म्हणजेच भाराच्या टर्मिनल वर व्होल्टेज अधिक चांगले होईल आता जर सर्किट अशाच प्रकारे दिसत असेल तर हे E2 हे एक आदर्श रोहीत्र आहे जसे की येथे विन्डिंग वगळता काहीच नाही तर हे E2 V2 0 आहे आणि हे Re2 XE2 आहे ज्याला दुय्यम प्रतिकार आणि प्रतिक्रियाही म्हणतात विद्युत प्रवाह I2 आहे आणि V2 ही भारवरील व्होल्टेज आहे समतुल्यसर्किट समजा 1 या संदर्भातील नंतर Re2 प्रत्यक्षात R2 R1K 2 असेल तर R2 R1k 2 आणि XE2 X2 X 1K 2 आहे म्हणूनच ज्याला दुय्यम संदर्भित अंदाजे समतुल्य सर्किट म्हणतात शंट शाखा नगण्य आहेत याचा अर्थ असा आहे की आम्ही या शंट शाखांकडे अंदाजे केले आहे सर्वकाही जवळजवळ दुर्लक्षित आहे तर Re2 XE2 अभिव्यक्तीला हे सर्व माहित आहे व्होल्टेज नियमन असे म्हणतात आता आणखी एक आहे भिन्न पॉवर फॅक्टर म्हणा केस 1 साठी व्होल्टेज नियमन अभिव्यक्तीसाठी आम्ही एकक पॉवर फॅक्टर भार मानले जेव्हा भार एकक पॉवर फॅक्टर तो पूर्णपणे प्रतिरोधक असतो जर ते पूर्णपणे प्रतिरोधक असेल तर I2 आणि V2 हे दोन्ही टप्प्यात आहेत जर या दोन गोष्टी जर दोन्ही टप्प्यात असतील तर ही व्होल्टेज V2 आहे आणि ही प्रतिरोध I2 Re2 मध्ये व्होल्टेज ड्रॉप आहे आणि जसे की एकक पॉवर फॅक्टर आहे म्हणजेच हे I2 आणि V2 दोन्ही टप्प्यात असतील आणि ही आणखी एक गोष्ट आहे I2 Re2 ड्रॉप देखील जोडा कारण E2 जर फक्त हे पाहिले तर ते E2 V2 I2 Re2 j I2 XE2 म्हणून j I2 XE2 चा अर्थ असा आहे की येथून येथून 90 o होईल आणि ही व्होल्टेज E2 आहे आणि ही ∂ आहे म्हणजे याचा अर्थ म्हणजे ज्याला E2 म्हणतात E2 2 V2 I2 Re2 2 I2 XE2 2 √ अंतर्गत असेल तर म्हणूनच Re2 2 V2 I2 Re2 2 I2 XE2 2 याचा अर्थ असा की यापैकी E2 2 √ आता अंदाजे E2 साठी लिहू शकता आता दुसरी गोष्ट E2 cos V2 I2 Re2 लिहू शकते ज्यावर आपण E2 cos देखील लिहू शकतो तर म्हणूनच आम्ही E2 cos ∂ V2 I2 Re2 लिहिले आहे आता जर ∂ अंदाजे 0 असे म्हणतात की ते कॉस आहे ∂ 1 आहे म्हणूनच अंदाजे E2 अंदाजे V2 I2 रे 2 किंवा आम्ही E2 V2 V2 I2 रे 2 व्ही 2 लिहू शकतो किंवा आम्ही लिहू शकतो की आम्ही नुकतेच पाहिले E2 V2 0 याचा अर्थ व्ही 2 0 व्ही 2 व्ही 2 आय 2 रे 2 व्ही 2 म्हणूनच अभिव्यक्तीला नियमन म्हणता येईल त्याचप्रमाणे मागे असणाऱ्या पावर फॅक्टर भार एकल पावर फॅक्टर साठी लागणारी पावर फॅक्टर भार मागे पडण्यासाठी आहे याचा अर्थ चालू लागणारी पावर फॅक्टर भार म्हणजे चालू आहे तर हा दुय्यम विद्युत प्रवाह I2 आहे तो V2 कोन ∅2 पासून मागे आहे तर ज्या परिस्थितीत हे चालू आहे त्याला मागे पडणे आवश्यक आहे तर त्या सोबत ड्रॉप होईल I2 Re2आणि नंतर I2 XE2 हा 1 असेल आणि हा कोन 90 oआहे आणि हे Re2 आहे आणि V2आणि E2 मधील कोन आहे ∂ येथे आहे ∂ आता सर्व क्षैतिज आणि अंदाज करा हा भाग कर्सर कडे पहा ज्यावर मी चिन्हांकन करीत नाही शाई दिसत आहे येथे कर्सर I2 Re2 cos ∅2 असेल कारण हा कोन ∅2 आहे म्हणून साध्या भूमितीमधून हा कोन देखील ∅2 आहे हा कोन ∅२ देखील कर्सरकडे पाहत असेल तो हे करू शकतो भूमिती म्हणून हा भाग आय 2 रे 2 कॉस 2 आहे आणि येथून येथून I2 XE2 sin ∅2 आहे मी चिन्हांकित केलेले सर्व काही पहा आणि ही संपूर्ण अनुलंब रेखा हा कोन ∅ आहे तर हे ∅2 असेल तर ते I2 XE2 cos ∅2 असेल आणि हा भाग अनुलंब रित्या पाहिले तर हा भाग I2 Re2 sin ∅2 म्हणूनच म्हणजे एक साधी भूमिती आहे यामुळे या सर्व गोष्टी निर्माण होऊ शकतात तर समजावून सांगण्यासारखे बरेच काही नाही कारण डिंगल फेज एसी सर्किट फासर आकृती सर्वकाही पाहिली आहे जर हे बनवून A म्हणूनच हा त्रिकोण ज्याला त्रिकोण लिहिल्यास मी या भागाचा आणि या भागाचा विचार केला तर तर E2 2 हे V2 I2 Re2 cos ∅2 I2 XE2 sin ∅2lE2 I2 XE2 cos ∅2 I2 Re2 sin ∅2 2 तर हे लिहिले गेले आहे हे पहा हे E2 2 हे एक आहे जेथून E2 मिळेल आता अंदाजे म्हणून देखील E2 cos ∂ E2 E2 cos ∂ लिहू शकता म्हणजे मी याचा अर्थ असा होतो याचा अर्थ असा आहे म्हणजे मी E2 cos ∂ म्हणजे मला हा भाग V2 I2 Re2 cos ∅2 I2 XE2 sin ∅2 येथे हे जे लिहिले आहे ते इथे समीकरण आहे आता ∂ खूपच लहान आहे असे समजू0 तर कारण cos ∂ 1 म्हणूनच E2 V2 ही संज्ञा किंवा E2 V2 V2 हे लिहू हे I2 सामान्य आहे तर हे V2 0 V2V2 I2 Re2 cos ∅2 XE2 sin ∅2V2 आहे आपण फक्त मूळ प्रतिकार दुय्यम बाजू पाहिली आहे ती दुय्यम बाजूला V2I2 आहे तर Z B म्हणजे मूळ प्रतिकार आणि 2 म्हणजे दुय्यम बाजू Z B 2 व्हीV2I2 म्हणून हे समीकरण Re2 cos ∅2 XE2 sin ∅2 विभाजित V2I2 आम्ही लिहू शकतो आणि ते V2 I2 V2I2 Z B 2 तर ते Z B 2 आहे म्हणून आम्ही V2 0 V2V2 Re2Z B 2 cos ∅2 XE2Z B 2 sin ∅2 लिहू शकतो म्हणजेच हे प्रति एकक Re2 परिभाषित करू याचा अर्थ आयामहीन प्रमाण या p u चा अर्थ प्रति एकक तर Re2Z B 2 आणि XE2 प्रति एकक हे XE2Z B 2 आहे आणि जसे मी येथे लिहिले आहे ते प्रति एकक आहे म्हणून V2 0 V2V2 व्होल्टेज नियमन प्रति युनिट च्या संदर्भात Re2 प्रति युनिट कॉस ∅2 XE2 प्रति युनिट sin ∅2 अगदी सोपे आहे फक्त थोडा सराव आवश्यक आहे